लिनियर रॅम्प प्रकाराचे डिजिटल व्होल्ट मीटर तुमचे स्वागत आहे आज आपण डिजिटल इलेक्ट्रॉनिक व्होल्ट मीटर या नवीन विषयाला सुरुवात करणार आहोत ह्या आधी आपण ह्या पूर्वी शिकलेल्या गोष्टींची उजळणी करू आपण बघितले की काउंटर चा उपयोग करून फ्रिक्वेन्सी कशी मोजायची आता आपण काउंटर चा उपयोग करून दुसरे काही मोजमाप करू शकतो का जसे की वस्तूमान किंवा वजन ते बघू तरआपल्याकडे दाखवल्या प्रमाणे इथे एक तराजू आहे तर इथे तराजू आहे 2 पारडे आणि त्याला हा दर्शक तर हे नेहमीचे तराजू आहे आणि याच्या एका पारड्यात माहीत नसलेले वजन आहे आणि दुसरीकडे दुसऱ्या पारड्यात तर हे माहीत नसलेले वजन आणि दुसर्या एका पारड्यामध्ये माहीत असलेले वजन टाका आणि त्यानंतर तो आपल्याला संख्या दाखवेल याचा अर्थ माहित नसलेले वजन हे माहीत असलेल्या वजना इतकी आहे अशा पद्धतीने आपण तराजू चा उपयोग करून वजन मोजू शकतो आता आपण वेगळी योजना राबवू तर तुम्ही विचार करू शकता हे एक वजन हे बीकर म्हणजे काचपात्र आहे रिकामे बीकर आहे आपण विचार करू शकतो का याचे वजन कमी असेल बीकर म्हणजे हे एक प्रकारचे कंटेनर रिकामे भांडे आहे आणि यामध्ये मी पाणी घेत आहे अशा पद्धतीने आणि याचे वैशिष्ट्य असे की हे जे नळाचे पाणी आहे त्याचा वॉटर फ्लोव रेट म्हणजे पाण्याचा प्रवाह दर हा स्थिर आहे आणि तुम्हाला माहित आहे तर पाण्याचा प्रवाह दर स्थिर आहे समजा हा एका सेकंदामध्ये एम ग्राम इतका आहे ज्या वेळेला तुम्ही नळाची तोटी वळवता आणि पाणी सुरू होते त्याचा दर तुम्ही मोजू शकता आणि थांबवू शकता परंतु तुम्ही तो बदलू शकत नाही तुम्ही फक्त त्याला चालू किंवा बंद करू शकता आणि प्रवाह दर हा नेहमी स्थिर राहतो जर माझ्याकडे स्टॉपवॉच म्हणजे कळ दाबल्यानंतर चालू बंद होणारे असेल तरीसुद्धा आता जर मला हे मोजायचे असेल तर माझ्याकडे हे स्टॉपवॉच आहे आणि माहित नसलेले वजन मोजण्यासाठी मी या स्टॉपवॉच चा उपयोग करत आहे तर मला या रिकाम्या भांड्या पासून सुरुवात करावी लागेल हे रिकामा भांड किंवा काच पात्र घेऊन आपण तो पाण्याचा नळ सुरू करू त्याच वेळी स्टॉपवॉच सुरु करु ज्यामुळे आपल्याला तो क्षण टिपता येईल आधी ते रिकामे आहे थोडे जड आहे आणि आता पाणी वाहायला सुरुवात झाली ते थोडे जड होत आहे अजून जड आणि अशी एक वेळ येईल तेव्हा हे दोन्ही वजन सारखे होतील आणि त्यावेळी आपल्याला तो दर्शक अगदी शून्य जागेवर आणायचा आहे आणि त्यावेळी जो दर्शक आहे तो 0 जागेला पलटून जाईल तेव्हा मला स्टॉपवॉच बंद करायचे आहे तर घड्याळ थांबवायचं आहे आणि तो क्षण घ्यायचा आहे ज्या वेळेला पाण्याचे वजन हे माहीत नसलेल्या वजनापेक्षा जास्त होईल आता जर या कृती साठी लागणारा वेळ मोजायचा असेल समजा आपण त्याला टी म्हणालो तर आपण अगदी सोप्या पद्धतीने सांगू शकतो की माहित नसलेले वजन हे माहित असलेल्या वजना चे वेळे बरोबर च्या गुणाकाराचे इतके आहे हे आहे t या वेळेमध्ये जमा झालेल्या पाण्याचे पूर्ण वजन हे t गुणिले वजन याचा इतके आहे wx t x m हे इतकी सोपे आहे आता आपण ह्याच योजनांचा उपयोग करून होल्टेज कसे मोजायचे ते पाहू हे आधीच विश्लेषण लक्षात ठेवून आपण होईल व्होल्टमीटर घेऊ आता टायमर चा उपयोग करून होल्टेज मोजायचे आहे तुम्ही त्याला टाइमर किंवा काउंटर असे म्हणू शकता तर आपल्याला काय करायचे आहे इथेही आपल्याला तराजू ची गरज आहे अशा पद्धतीने तराजू हा दोन वजणांची तुलना करेल आणि कोणता आहे ते बघेल याच पद्धतीने आपल्या अशा एका साहित्याची गरज आहे जो दोन वोल्टेज ची तुलना करणार आहे आपल्याला गरज आहे वोल्टेज कंपरेटरची आपल्याला हे एकाच गोष्टीची गरज आहे दुसरं काही नाही नक्कीच आपल्याला त्याच बरोबर काउंटर टाइमर अशा पद्धतीच्या स्टॉप वॉच असलेल्या टाइमर काउंटर ची सुद्धा गरज आहे याचबरोबर आपल्याला या तोटी सारख्या अजून काहीतरी गोष्टीची गरज आहे पाण्याच्या तोटीच्या समान तर आपल्याला गरज आहे अशा काही साहित्याची जो वोल्टेजला हळूहळू आणि एकसमान वाढवणार आहे जसे आपण एका वेळेमध्ये बिकर मधील पाणी हळूहळू आणि एक समान वाढवले होते अशाच पद्धतीने आपल्याला व्होल्टेज ला हळुवार वाढवण्याची गरज आहे एकसमान सलग होल्टेज ची वाढ झाली पाहिजे आणि यालाच रॅम्प जनरेटर असे म्हणतात तर या तीन गोष्टी आहेत ज्यांची आपल्याला गरज आहे हा तर जो कंपरेटर समान आहे काउंटर ची आपल्याला गरज आहे आणि आपल्याला तोटी सारख्या म्हणजेच रॅम्प जनरेटरची गरज आहे तर आता आपण एकापाठोपाठ एक बघूया एक नंबर ला आहे कंपरेटर आता कंपरेटर म्हणजे काय आपण आधीच पाहिले आहे आपण त्यांचा उपयोग केला आहे आपण बघितले आहे की ओपॅम्प हा कॅम्पारेटरचे काम करतो जर आपण दोन होल्टेज V1 आणि V2 हे ओपॅम्प च्या दोन टोकांना ओपॅम्प जोडले अधिक आणि वजा ला जोडले त्यानंतर आपल्याला आउटपुट मिळते आणि ते आपल्याला सांगते की कोणते होल्टेज जास्त आहे तर जेव्हा V1 अधिक असेल तेव्हा हे पॉझिटिव्ह असेल V1 हा V2 पेक्षा जास्त आणि जर V2 हा V1 पेक्षा जास्त असेल तर हा निगेटिव्ह असेल तर हे आहे कंपरेटर आता रॅम्प जनरेटर आता मी इथे ब्लॉक डायग्राम बनवतो तर ही झाली ब्लॉक डायग्राम इथे आउटपुट मिळेल जिथे व्होल्टेज वेळेनुसार वाढत आहे इथे दाखवल्या प्रमाणे जर हा वेळ असेल तर हे व्होल्टेज आहे किंवा आउटपुट आहे हे रॅम्प जनरेटर आहे आणि ही तिसरी गोष्ट आहे टायमर मला इतर कशाची गरज नाही ह्याच गोष्टी मला बरोबर ठेवायचं आहे आता मी त्यांना एकत्र ठेवला आहे आणि हा कंपेरेटरला अधिक वजा केला आहे तुम्हाला तुलना करायची आहे दोन गोष्टींची एक आहे माहीत नसलेल्या वोल्टेजची तर तुम्हाला माहीत नसलेले अज्ञात वोल्टेज इथे जोडायचे आहे हे माहीत नसलेले वोल्टेज आहे हे इनपुट आहे ते आपण रॅम्प जनरेटरच्या एक टोकाला जोडले आहे आणि हे अशा पद्धतीने जोडलेले आहे तर हे होल्टेज वाढणार आहे वेळेनुसार अशा पद्धतीने होल्टेज विरुद्ध वेळ हे वाढत आहे अशाप्रकारे ह्यात आउटपुट आहे आऊटपुट काय आहे आधी हे इनपुट जास्त आहे यापेक्षा जास्त कारण आधी हे शून्य होते असे समजा की इनपुट पॉझिटिव आहे ठीक हे पॉझिटिव्ह आहे असे आपण समजू तर सुरुवातीला हे जास्त आहे त्यामुळे आउटपुट जास्त असेल आणि त्यानंतर ते कमी होईल सुरुवातीला आउटपुट पॉझिटिव्ह त्यानंतर आपण हे वाढवत आहोत मग काही वेळाने ही किंमत जास्त होणार आहे आणि त्यावेळी आउटपुट कमी होणार आहे आतामी याचा उपयोग करणार आहे मला काय करायचे आहे हे आऊटपुट मिळण्यासाठी म्हणजे आऊटपुटला पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे जाण्यासाठी किती वेळ लागणार ते मला मोजायचे आहे याचा अर्थ रॅम्पला या इनपुटला पालटून जाण्यासाठी किती वेळ लागला ते मोजायचे आहे आपण याला रॅम्प म्हणू आणि याला इनपुट असे म्हणू तर आता मी इथे टाइमिंग डायग्राम वेळेची आकृती काढत आहे ह्याला मी एकाच अक्षावर दाखवते तर वेळेचा इनपुट आहे इनपुट स्थिर असायला पाहिजे इनपुट हे स्थिर ठेवायचे आहे आणि हे इनपुट व्होल्टेज आहे आता सुरुवातीला रॅम्प वोल्टेज 0 आहे आणि ते हळुवार वाढत आहे एकसारखे वाढते आहे इथे दाखवल्या प्रमाणे तर हे आहे रॅम्प हे आहे इनपुट आता हा रॅम्पला इनपुट पेक्षा जास्त होण्यासाठी लागणारा इनपुट पालटून जाण्यासाठी लागणारा वेळ आहे आता जर आपण म्हणालो कि हा वेळ t1 आहे आणि रॅम्प चा स्लोप ज्याला आपण म्हणू शकतो दर सेकंदाचे वोल्टेज एका युनिट वेळे साठी लागणारे वोल्टेज म्हणजेच होल्ट पर सेकंड तर इतक्या जलद हे रॅम्प वाढणार आहे तर याची किंमत म्हणजे याचा दर होल्ट पर सेकंद आणि वेळ एक सेकंद अशी आहे तर आपण इनपुट वोल्टेज बद्दल काय म्हणू शकतो जर मला वेळ माहित आहे ह्या दरासाठी तर मी म्हणू शकते की इनपुट होल्टेज हे त्या वेळेचा प्रत्येक सेकंदाच्या वोल्टेज बरोबरचा गुणाकार आहे हे आहे v t 1 होल्ट बरोबर तर आता हे अज्ञात वेळ t1 आणि हा वोल्टेज v हे दोन्ही माहीत आहेत t1 मोजला आहे हे मोजलेला आहे माहित आहे रॅम्प किती जलद वाढत आहे ते आपण बघितले हे आपल्याला माहित नाही तर आपल्याला हे अज्ञात माहीत करून घ्यायचे आहे ह्या दोन्ही मोजणी तून आणि या माहित असलेल्या प्रमाणांचा उपयोग करून तर आता आपल्याला काय गरजेचे आहे आपल्याला इनपुटला माफ करा मला इनपुटला पालटून जाण्यासाठी लागणारा वेळ मोजायचा आहे तर आपल्याला इथे काउंटर घ्यावा लागेल हे काउंटर आहे याला आपल्याला रिसेट करायचा आहे त्यामुळे मोजणी शून्यापासून सुरू होईल आपल्याला हे विसरून चालणार नाही की मोजणी सुरू करण्याआधी आपल्याला काउंटरला रिसेट करावे लागते आणि आपल्याकडे क्लॉक आहे तो पॉझिटिव्ह बाजूने सक्रिय होणारा किंवा निगेटिव्ह बाजूने सक्रिय होणारा असू शकतो तर हा क्लॉक आहे आपल्याला एखादे क्लॉक जनरेटर किंवा स्क्वेअर वेव्ह जनरेटर हवे आहे ते क्रिस्टल ऑसिलेटर असू शकते किंवा इतर काही तर आपल्याला क्लॉक जनरेटरची गरज आहे हे मी इथे दाखवतो आणि अशा पद्धतीने तर मला खात्री करून घ्यायची आहे की ज्या वेळेला रॅम्प इनपुटला पालटून जाईल त्यावेळी काउंटर थांबले पाहिजे इथे मुळातच काउंटर चे हे कामच आहे कि त्याला वेळ मोजायचा आहे तर यावेळी या क्षणाला काउंटर रिसेट करायचा आहे तर आपल्याला काउंटरला शून्यापासून सुरुवात करायची आहे तर या क्षणाला रिसेट करा आणि सुरुवात करा आणि ह्या क्षणाला काउंटर थांबला पाहिजे आणि मग यावेळी काउंटर ची किंमत आपल्याला वेळ दाखवणार आहे तर याची खात्री करून घ्या की या क्षणाला काउंटर थांबलं पाहिजे ही साधा आहे आपण करू शकतो आपण या आधीही केला आहे फ्रिक्वेन्सी मोजण्यासाठी फक्त तिथे आपण गेट असा उपयोग केला होता आणि इथे आपल्याला क्लॉक जनरेटरचे एक इनपुट गेट घ्यायचे आहे तर ह्या अशा पद्धतीने क्लॉक काम करणार आहे आणि गेट आणि काउंटरला सुरू ठेवणार आहे परंतु इथे मी हे जोडत आहे मग काय होईल इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे ज्या क्षणाला रॅम्प वाढायला सुरुवात होते तो इनपुटला पालटुन जातो जेव्हा जास्त होतो तेव्हा आउटपुट म्हणजे Vo हा आउटपुट वोल्टेज कमी होतो आणि पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे जातो आता समजा पॉझिटिव्ह किंमत आहे म्हणजे लॉजिक हाय आहे डिजिटल लॉजिक हाय आणि डिजिटल लॉजिक लो आपल्याला गरज आहे याला रूपांतरित करण्याची हे असा आहे तर ज्यावेळी आउटपुट कमी होईल व निगेटिव्ह होईल तेव्हा काउंटर थांबेल कारण हे आता कमी आहे तर गेट तिथून फक्त शून्य ला जाऊ देईल तर तो इतर कुठल्याही संख्येला क्लॉक ला जाऊ देणार नाही म्हणजे इतर कुठलाही क्लॉक त्या गेटमधून जाऊ शकणार नाही तर हा क्लॉक थांबेल कारण याचे एक इनपुट गेट कमी आहे तर क्लॉक थांबेल या क्षणाला जेव्हा रॅम्प जास्त होईल इनपुट पेक्षा तर तिथे क्लॉक आपोआप थांबेल आणि गेटला मदत करेल आणि त्यामुळे या या क्षणाला काउंटर जी वेळ दाखवेल तितकाच वेळ हवा आहे रॅम्प इनपुटला पालटून जाण्यासाठी आता मी इथे एक छोटस गणित मांडणार समजा आपल्याकडे माहीत असलेली क्लॉक फ्रिक्वेन्सी आहे जी एफ आहे क्लॉक फ्रिक्वेन्सी आहे आणि काउंटर ची किंमत आहे या क्षणानंतर त्यानंतर रॅम्प हा इनपुटला क्रॉस करणार आहे पालटून जाणार आहे इथे मी लिहिणार काउंटर चे संख्या आणि शेवटी ती आपण लिहिणार आहोत c c म्हणजे काउंटर त्यानंतर आपण लिहू या t1 हा टाइम आहे हा टाईम जेव्हा काउंटर ची किंमत सी होईल सी चा टाईम बरोबर चा गुणाकार ह्या साठी ठीक कारण काउंटर ची संख्या आपल्याला सांगणार आहे किती चक्र किती क्लॉक लागले तर मला टाईम बरोबर चा गुणाकार घ्यायचा आहे ह्या क्लॉक मध्ये आणि इथे टाईम आहे t1 तर टाईम एक आहे एवढा फ्रिक्वेन्सी साठी आणि आपण पुढे लिहू शकतो आपण याला एकत्र करून लिहिणार खालील समीकरणे T1 c x 1f ip v x cf तर उदाहरणादाखल समजा आपल्याकडे व्होल्टमीटर असेल त्याचा पण आधी उल्लेख केला आहे तसे पाहिले तर हे व्होल्टमीटर एक नाव आहे त्याला आपण रॅम्प प्रकाराचा व्होल्टमीटर लिनियर प्रकारातला व्होल्टमीटर अशी नाव देऊ शकतो या डिजिटल व्होल्टमीटर ला आपण असे नाव देऊ शकतो आता समजा मी तुम्हाला एका सोप्या उदाहरणाने सांगतो की आपल्याकडे रॅम्प प्रकारचे किंवा लिनियर रॅम्प प्रकारचे व्होल्टमीटर आहे आणि अर्ध मेगाहर्ट्झ क्लॉक वर काम करणारे काऊंटर आहे आणि मोजणीच्या शेवटी काउंटर ची संख्या 200 इतकी आहे आणि रॅम्परेट रॅम्पस्लोप 5 मिलीव्होल्ट पर मिलीसेकंद म्हणजे एका मिलीसेकंदाला 5 मिलीव्होल्ट आहे तर हे काही अंदाजे अंक आहेत आता प्रश्न असा आहे की इनपुट व्होल्टेज किती असायला हवं तुम्हाला कोणतेही सूत्र लक्षात ठेवायची गरज नाही मी नेहमी सांगत असते की सूत्र पाठ करू नका फक्त समजून घ्या काय घडत आहे तरआपण बघू शकतो काउंटर ची संख्या 200 आहे आणि हे 0 5 मेगाहर्ट्झ फ्रिक्वेन्सी ने चालणारे क्लॉक आहे तर ह्याचा अर्थ रॅम्प सिग्नल ला इनपुट साठी किती वेळ लागेल ठीक आहे तर लागणारा वेळ 2000 5 400μ sec इनपुट 400 sec x 5 2 mV आता आपण दुसरे उदाहरण म्हणून दुसरा भाग बघू या प्रश्नाचा दुसरा भाग बघा तर नाममात्र रॅम्प दर नॉमिनल रॅम्प रेट आहे दर सेकंदाला 5 मिली व्होल्ट किंवा दर सेकंदाला पाच व्होल्ट पाच मिली सेकंदाला पाच मिली व्होल्ट हे प्रत्येक सेकंदाला 5 व्होल्ट याच्या बरोबरीचे आहे परंतु खरा दर प्रत्येक सेकंदाला पाच व्होल्ट अधिक एक टक्का समजा पाच म्हणजे मला काय म्हणायचं आहे मला असे म्हणायचे आहे की ती लिहिलेले आहे रॅम्प चा स्त्रोत जो स्लोप आहे उतार आहे दर सेकंदाला पाच मिलीव्होल्ट हाच मी विचार करत होते ठीक आहे परंतुखरे पाहता उत्पादनाच्या वेळेची मदतकिंवा जुनाट पणा यामुळे रॅम्पचा दर खरतर बदलतो आणि तो प्रत्येक सेकंदाला पाच वोल्ट माफ करा प्रत्येक सेकंदाला पाच होल्ट अधिक एक टक्के असा होतो जो प्रत्येक सेकंदाला1 01 होल्ट यांचा गुणाकार इतका आहे ठीक आहे तर ही खरी किंमत आहे आता या प्रकारात प्रश्न असा पडतो की मग त्रुटी काय असेल आपल्याला त्रुटी मिळतेच कारण या रॅम्पचा नेम प्लेट रेटिंग किंवा नाममात्र दराची संख्या दर सेकंदाला पाच होल्ट इतकी आहे तर नाममात्र रॅम्पची संख्या रॅम्प चा दर हा दर सेकंदाला पाच होल्ट आहे परंतु खरी किंमत हे सेकंदाला 5 05 5 05 होल्ट आहे माझा विश्वास आहे माझा या संख्येबद्दल विश्वास आहे आणि आता आपल्याला अज्ञात होल्ट ठरवायचे आहे अज्ञात इनपुट किती आहे तर आपण याचा उपयोग करून कारण 4400 मायक्रो सेकंद 400 मायक्रो सेकंद यांचा तर सेकंदाचा 5 वोल्ट बरोबर चा गुणाकार समजा हा सारखा आहे दर मिली होल्ट ला आपण आधी पाहिल्याप्रमाणे तर ह्यावरच विश्वास आहे आपण विचार केला होता ते इनपुट हेच आहे परंतु आता खरे इनपुट कोणते किती असेल खरतर हे इनपुट म्हणजे आपण दर सेकंदाला 5 05 होल्ट बरोबर घेतलेला गुणाकार आहे तर आपण मोजू शकतो ही किती आहे मला वाटतं हे 2 02 मिलीहोल्ट 2 0 मिलीहोल्ट तर मी केलेली गणना करून पहा हा तपासून पहा माझ्याकडे कॅलक्युलेटर नाही तर मी जर चूक करत असेल या पूर्ण सत्रामध्ये मला क्षमा करा परंतु तुम्ही हा गुणाकार करून घ्या मग त्रुटी कधी आहे त्रुटी अगदी नगण्य आहे त्रुटी 0 022 1 आता आपण तिसरा भाग बघून भाग तिसरा ठीक आता असे समजा की रॅम्प दर परिपूर्ण आहे आणि तो दर सेकंदाला पाच होल्ट इतका आहे आधीच्या उदाहरणामध्ये ठीक तर रॅम्प दर हा अगदी सांगितल्याप्रमाणेच आहे म्हणजे काहीही त्रुटी नाही परंतु जो क्लॉक निर्माता किंवा क्रिस्टल आहे तो सदोष म्हणजे चुकीचा आहे नाममात्र फ्रिक्वेन्सी किती असेल तर नाममात्र फ्रिक्वेन्सी आहे 0 5 मेगाहर्ट्झ 0 5 मेगाहर्ट्झ परंतु खरी फ्रिक्वेन्सी तर मी असं घेतो की 0 51 हे आहे ठीक तर ह्या प्रकारामध्ये किती त्रुटी येईल तर आता आपण तुलना करून नाममात्र फ्रिक्वेन्सी आहे पॉईंट 0 5 मेगाहर्ट्झ आणि खरी फ्रिक्वेन्सी आहे पॉईंट पाच 0 5 मेगाहर्ट्झ गुणिले 1 01 मेगाहर्ट्झ ठीक आता अंदाजे इनपुट किती आहे अंदाजे इनपुट तर अंदाजे इनपुट 5 vsec x 200 0 5 MHz 2 mV वास्तविक मूल्य 5 vsec x 200 0 5 x 1 01MHz 1 98 mV त्रुटी 0 022 1 तर त्रुटी ची टक्केवारी त्रुटी किती आहे अशा पद्धतीने ह्या दोन्ही मधला फरक पुन्हा एकदा 0 02 किंवा आपल्याला लिहिता येईल वजा 0 02 तुम्हाला हवा असेल किंवा तुम्ही चिन्हा कडे दुर्लक्ष करणार असाल तर त्याचा दोन मिनीहोल्ट चा भागाकार बरोबर चा भागाकार ठीक एक तर आता पुन्हा एकदा एक टक्के बघा मी कसे करतो आता अंदाजे स्थान जे मला हवे आहे या उदाहरणांमधून सांगण्याचे हे अशा पद्धतीने तुम्ही उदाहरणांचे संच किंवा एखादे उदाहरण सरावासाठी दिले आहे परंतु तिकडे निरोप जातो तिकडे निरोप आहे संदेश असा आहे की रॅम्प दर किंवा क्लॉक फ्रिक्वेन्सी सुसंगत नाही एकमेकांना अगदीच पूरक नाहीत किंवा या फ्रिक्वेन्सी ला सुसंगत नाही तेव्हा होऊ शकते अगदीच सुसंगत एकमेकांसाठी त्यावेळी आपल्याला त्रुटी मोजावी लागेल इथे अडचण अशी आहे की हे खूप महत्त्वाचे आहे तर मी हे अगदी ठळक करत आहे ठळक अक्षरात दाखवत आहे तर हे खूप महत्त्वाचे आहे ठीक तर हेच ते कारण आहे ज्यामुळे दुसऱ्या संधी दुसरे परिवर्तन जिथे समस्या निघून जाणार आहे तर हा अगदी महत्वाचा मुद्दा आहे जो तुम्ही तुमच्या डोक्यात व्यवस्थित ठेवा कि जर क्लॉक फ्रिक्वेन्सी ही नाममात्र फ्रिक्वेन्सी करून काढलेली असेल किंवा उत्पादन वेळेच्या किंवा जुनाट पणा मुळे वातावरणामुळे जर रॅम्प चा दर बदलत असेल तर अशा मीटर मुळे आपल्याला अगदी बरोबर उत्तर मिळणार नाही धन्यवाद अजून काही अत्याधुनिक साधनं बरोबर आपण पुन्हा भेटूया जिथे काही समस्या उद्भवणार नाही